या व्हिडिओ कॅप्सूलमध्ये आपण फॉरवर्ड कन्व्हर्टरचे काही वेव फॉर्म तसेच काही निर्णायक वेवफॉर्म पाहू फॉरवर्ड कन्व्हर्टरचा आउटपुट भाग बक कन्व्हर्टरसारखा असतो आणि म्हणून इंडक्टर करंट कॅपेसिटर करंट आणि आउटपुट लोड करंटचे भाग वेवफॉर्म्स हे आपण चर्चा केलेल्या बक कन्व्हर्टर सारखेच असतील आता आपण प्रायमरी बाजूच्या स्विचचे वेवफॉर्म्स सेकंडरी बाजूचे करंट आणि कोअरसाठी फ्रीव्हीलिंग करंट रिसेटिंग याकडे लक्ष दिले पाहिजे हे निर्णायक वेवफॉर्म्स आहेत जे आपण पाहू आणि ते आपल्याला डिव्हाइसेसचे रेटिंग आणि घटक कसे निवडायचे याची कल्पना देईल आपण येथे पाहतो की फॉरवर्ड कन्व्हर्टर एका कोपऱ्यात हलवले आहे तर आपण येथे पूर्वीप्रमाणेच वेवफॉर्म ठेवण्यासाठी काही जागा तयार केली आहे जसे की बक कन्व्हर्टरवर चर्चा करताना आपल्याकडे येथे Vg किंवा Vg चे वेवफॉर्म हे गेट वेवफॉर्म आहे तुम्ही येथे दिलेला वेवफॉर्म नाही तर जेंव्हा तुम्ही येथे दिलेला सिग्नल जास्त असेल तेंव्हा हा BJT किंवा सेमीकंडक्टर स्विच चालू होईल तर हा तो कालावधी आहे जेव्हा स्विच चालू असतो आणि हा कालावधी असतो जेव्हा स्विच बंद असतो हा dTs कालावधी ऑन टाइम 1 वजा dTs कालावधी ऑफ टाइम असतो आता बक कन्व्हर्टर कसे चालते हे आपल्याला माहित असलेले काही निर्णायक वेव फॉर्म पाहूया आणि मग आपल्याला माहित आहे की पोल व्होल्टेज कसे असेल जसे आपण बक कन्व्हर्टरसाठी चर्चा केली आहे एक फरक हा चित्रात येणारे टर्न गुणोत्तर असेल आपण ते थोडक्यात बघू आणि मग आपण इतर वेवफॉर्म्सकडे जाऊ आता आपण म्हणूया की आपण V किंवा Vp येथे ठेवू वेव फॉर्म हे पूर्वी बघितल्या सारखे काहीतरी असे दिसेल फक्त फरक येथे मूल्यामध्ये असेल जे nVin असते तेव्हा त्या वेळी स्विच चालू असतो येथे आपल्याकडे Vin आहे आणि सेकंडरीच्या nVin आणि nVin मध्ये काय ट्रान्सफर होते ते या टप्प्यावर समोर येईल तर आपण येथे तेच दाखवले आहे आणि जेव्हा स्वीच बंद असतो तेव्हा इंडक्टर करंट या पद्धतीने फ्रीव्हीलिंग करत असतो आणि Vp हा 0 असतो त्यामुळे आपल्याला तेच मिळेल आणि परिणामी सरासरी Vo असेल तर आपण असे म्हणूया की आपण येथे सरासरी कुठेतरी फक्त एक सूचक माप आहे आणि Vo असे काहीतरी आहे तर हे Vo वेवफॉर्म आहे म्हणून जोपर्यंत इथे बक कन्व्हर्टर ऑपरेशनचा संबंध आहे तोपर्यंत तो हा बक भाग आहे जो L आणि C पूर्वीसारखाच आहे इंडक्टर करंट ऑपरेशन देखील खूप समान आहे त्याकडे आपण नंतर पुन्हा पाहू परंतु इतर काही महत्वाचे वेवफॉर्म्स आहेत ज्याकडे आपल्याला पाहण्याची आवश्यकता आहे स्विचमधून वाहणारा प्रायमरी करंट आणि करंट चा भाग जो फ्रीव्हीलिंग आहे जेव्हा स्विच बंद असतो तेव्हा हा मूळ कोअर रिसेट करंट असतो जो करंट कोअरमध्ये रिसेट करेल आणि पुढील स्विचिंग सायकल मध्ये त्याला ऑपरेशनसाठी तयार करेल आता आपण ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी भागातून वाहणारा Im साठी चुंबकीय भाग काढतो म्हणून जेव्हा स्विच चालू असतो तेव्हा प्रायमरीवर एक व्होल्टेज Vin लागू होते जे एक स्थिर व्होल्टेज असते त्यामुळे चुंबकीय भाग रेखीयरित्या वर येईल कारण प्रायमरीचे व्होल्टेज Lmdidtच्या बरोबरीचे आहे म्हणून V प्रायमरी काहीही नाही परंतु Vmdimdt dimdtVinLm दर स्थिर आहे आणि म्हणून चुंबकीय करंट याप्रमाणे रेखीयपणे वर येतो त्यामुळे वेळेत आपल्याला सर्वत्र दिसेल आणि ते चालू असेल ते असे गेले पाहिजे आणि एकदा ते गेल्यावर चुंबकीय करंट तसाच वाढला आहे आणि हे देखील लक्षात घेतले पाहिजे की फॅरेडे नियमानुसार आणखी एक मूलभूत संबंध आहे जो Np ddt कोअरमधील करंट जो अधिक प्रायमरी संबंध आहे तर ddt कोअरमध्ये याला देखील एक समान स्वरूप आहे जसे ते Lmdimdt असू शकते आणि म्हणून देखील कोअरमध्ये रेषीयरित्या वाढेल तर हे VinNp वाढत आहे आणि हे VinLm वाढत आहे तर आता कमाल मर्यादा गाठल्यानंतर स्लोप असा आहे आता आपण डिव्हाइस बंद केले आहे एकदा आपण डिव्हाइस बंद केले की आपल्याला दिसेल की ट्रान्सफॉर्मरमधून करंट ताबडतोब बंद झाला आहे समजा हे 0 पर्यंत खाली जाईल जे एक उच्च didtनिगेटिव्ह didt खूप आणि अरुंद वेळ आहे आणि नंतर आपण करंट बंद करत आहोत जो didt आहे आणि म्हणून एक निगेटिव्ह didt म्हणजे येथे प्रेरित व्होल्टेज पोल्यारिटी बदलेल तर हे पॉझिटिव्ह होईल आणि ते निगेटिव्ह होईल डॉट असलेले टोक निगेटिव्ह होईल नॉन डॉटेड पॉझिटिव्ह होईल आणि या डायोडवर वळणा या या क्लोज सर्किट मार्गावरून करंट चालेल त्यामुळे एकदा करंट चालविल्यानंतर हे आता एका जनरेटरच्या LR टाइम कॉन्स्टंटप्रमाणे काम करत आहे ते वेगाने खाली येईल तर जर हे R आणि Lm हे चुंबकीकरण असेल तर चुंबकीय करंट वेळ स्थिरतेसह अशा प्रकारे वेगाने घसरण्यास सुरवात करेल यात टाइम कॉन्स्टन्ट T हे LmR च्या बरोबरीचे असेल आता हे फॅरेडे समीकरण पाहता फ्लक्स देखील चुंबकीय करंटचे अनुसरण करेल त्यामुळे फ्लक्सचा आकार देखील फ्लक्स किंवा करंट च्या आकारासारखाच असेल तर हे देखील अशा प्रकारे जाईल आणि याला कोअर रीसेट करणे म्हणतात त्यामुळे 0 वर परत आणणे या घटनेला कोअर रिसेटिंग म्हणतात आणि ट्रान्सफॉर्मर्सच्या योग्य ऑपरेशनसाठी अत्यंत आवश्यक कोअर रिसेटिंग हे जे टोपोलॉजी असेल ते केले पाहिजे तर एक म्हणजे या टप्प्यावर कोअर रीसेट झाला आहे आपण दिलेला आहे तो पुढील सायकलमध्ये प्रवास सुरू करण्यास तयार आहे अशा प्रकारे या फ्रीव्हीलिंग सर्किटद्वारे चुंबकीय भाग फ्रीव्हीलिंग करतात तर Iq स्विच द्वारे करंट काय आहे आता आपण Iq द्वारे करंट काढतो जसे आपण म्हटले आहे की चुंबकीय भाग आणि लोड परावर्तित भाग असे दोन भाग आहेत तर आपण लोड परावर्तित भाग देखील काढतो आणि प्रायमरी स्विच करंट कसा दिसतो ते दाखवतो तर प्राइमरी मधील चुंबकीय करंट आपण असे पाहिले की त्याचा एक रेषीय भाग घातांकीय क्षय होता आणि पुढे असेच चालत राहते तर Im हा चुंबकीय भाग आहे आता आपण येथे करंट पाहिला हा इंडक्टर करंट होता तो इंडक्टर करंटचा भाग जो येथून वाहतो आणि त्याला एक वेवफॉर्म होता जो असा आहे तर हा सेकंडरी करंटचा परावर्तित भाग आहे आता आपण पाहता की सेकंडरी इंडक्टरमध्ये करंट सरासरी Io होता आणि म्हणून हे मूल्य Io झाले असते परंतु लक्षात ठेवा की जेव्हा आपण ते प्रायमरी बाजूला घेतो तेव्हा ते n Io होते तर हे अत्यंत महत्त्वाचे मूल्य n ने मोजले जाते आता लोड परावर्तित भाग अधिक चुंबकीय भाग हा करंट आहे जो आपण स्विचमधून वाहतो तर आपण कमी परावर्तित भाग अशा प्रकारे काढू की हा लोड परावर्तित भाग आहे आणि त्यात हा एक स्विच भाग जोडू तर ते असे जोडले जाते तर हा आपला स्विच करंट असेल तर हा करंट Iq आहे जो स्विच Q मधून वाहत आहे तर हिरवा भाग असलेला हा हॅश फ्रीव्हीलिंग करत आहे मी त्याला Id म्हणून कॉल करेनआणि चुंबकीय भाग हा एक आहे जो Iq भागामध्ये समाविष्ट आहे तर फॉरवर्ड कन्व्हर्टरच्या प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये करंट वेवफॉर्म कसे वाहतात कन्व्हर्टरच्या व्होल्टेज रेटिंगचे काय होत आहे हे समजून घेण्यासाठी आपण फक्त व्होल्टेज वेवफॉर्म्स पाहू स्वीच Q चा विचार करू आणि Vq येथे स्वीचवरील व्होल्टेज वेवफॉर्म पाहू आता जेव्हा Vq चालू आहे तेव्हा फक्त चालू स्थितीत ड्रॉप आहे तर हे सर्व स्थितीच्या ड्रॉपवर असेल जेव्हा स्विच बंद असेल तेव्हा आपल्याला दिसेल की या पद्धतीने फ्रीव्हीलिंग करंट वाहत आहे येथे एक ड्रॉप आहे तो अर्थातच डायोड ड्रॉप असेल आणि नंतर Vin जो येथे यासारखे सर्किट पूर्ण करेल तर या मार्गावर आपण किर्चॉफ लूप पाहिल्यास किर्चॉफ्स लूपमध्ये आपल्याला हे व्होल्टेज दिसेल जेव्हा हे बंद असेल हा R ड्रॉप डायोड ड्रॉप होतो आणि तिथे Vin मूल्य आहे तर बंद स्थिती दरम्यान प्रत्यक्षात Vq काय असेल ते Vin IR ड्रॉप असेल जो इथून वाहणारा करंट उच्च आहे आणि हे IR Vd किंवा डायोड चालू स्थितीत ड्रॉप आहे तर तेच येथे येईल आणि यातून आपल्याला दिसेल की हे भिन्न प्रमाण आहे आणि आपण पाहिले की येथे चुंबकीय करंट वेगाने खाली जात आहे किंवा स्थिर राहत आहे किंवा स्थिर IR ड्रॉपला देखील आकार असेल किंवा शेवटी जेव्हा ते 0 वर जाते तेव्हा ते Vin वर स्थिरावले पाहिजे त्यामुळे आपल्याला असे वाटते की Vin मूल्य आपल्याला दिसेल की व्होल्टेज या पद्धतीने हलण्यास सुरुवात करेल आणि संपूर्ण डिव्हाइसवरील व्होल्टेज असे असेल तर आता आपण या Q साठीचे रेटिंग पाहिल्यास व्होल्टेजचे रेटिंग असे असावे की बंद स्थितीत व्होल्टेज ज्याची स्टँडिंग क्षमता अशी असावी की ती या प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि I काय आहे I सर्वसाधारणपणे चुंबकीय करंट असणे आवश्यक आहे परंतु तथापि त्याच्यासह प्रायमरी लिकेज हे ट्रान्सफॉर्मर सिरीजमध्ये आपण लिकेज घटक पाहाल तेथे लिकेज होईल तर ट्रान्झिस्टरच्या काळात लिकेज हे चुंबकीय आणि लोड परावर्तित घटक दोन्ही वाहून नेत होते तर nlo घटक nloIm मूल्य हे मूल्य असेल जे आपण या बिंदूपासून सुरू करू आणि नंतर एकदा लिकेज उर्जा दशक झाली की मग चुंबकीय ऊर्जा दशक होईल आणि हा V आकार घेईल त्यामुळे झटपट स्वीच ऑफच्या दरम्यान आपल्याला आता या लिकेजमुळे खूप उच्च स्पाइक दिसू शकतात आणि जेव्हा लिकेज उर्जा ही किंकला कारणीभूत ठरते तर I प्रत्यक्षात n Io अधिक I चुंबकीय शिखर असेन तर हे R मध्ये अधिक Vin Vd हे ट्रान्झिस्टर किंवा MOSFET च्या Vceo रेटिंगपेक्षा कमी असावे तर याच्या आधारे आपल्याला डिझाइनद्वारे हे मूल्य माहित आहे हे सर्व जाणून निवडलेल्या उपकरणाच्या डेटा शीटचे मूल्य याचा अंदाज लावला जाऊ शकतो ही एक अट आहे हे फक्त असे म्हणते की अशा प्रकारे निवडलेल्या R च्या मूल्याने ही मर्यादा पूर्ण केली पाहिजे हा स्पाइक टाळण्यासाठी R चे मूल्य खूप कमी नसावे हे आणखी एक बंधन आहे कारण ते खूप कमी आहे या क्षयसाठी वेळ स्थिर आहे आणि वेळेच्या स्थिरतेच्या पाच पट उपलब्ध वेळेत Toff मध्ये कोअर फ्लक्स रीसेट करणे आवश्यक आहे तर पाच वेळा Lm भागिले R वेळ कॉन्स्टन्ट Toff वेळेपेक्षा कमी किंवा 1 - d Ts वेळेपेक्षा कमी असावा तर Lm हे ट्रान्सफॉर्मरच्या डिझाइनवरून ओळखले जाते या मूल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो हे ज्ञात आहे तर या दोन असमानतेतील ही दोन मूल्ये आपल्याला उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी देईल आणि या दोन उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणीच्या आधारे आपण आपल्या सर्किट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी या श्रेणीमधील मूल्य निवडले पाहिजे आणखी एक पैलू असा आहे की R मधील पॉवर डिसिपेशन चुंबकीय इंडक्टन्समध्ये साठवलेली ऊर्जा 12 Lm Imax2 आहे आता ही ऊर्जा प्रत्येक सायकल R मध्ये विसर्जित करावी लागेल तर Ts ही ऊर्जा ज्युल मध्ये आहे या उर्जेचे विघटन करण्यासाठी लागणार्या प्रत्येक सायकलमुळे आपल्याला पॉवर डिसिपेशन R मिळेल जे 12 Lm Imax2 गुणिले fs आहे लक्षात घ्या की R मधील पॉवर डिसिपेशन R च्या त्या मूल्यापेक्षा स्वतंत्र आहे तर R चे मूल्य काहीही असले तरी पॉवर डिसिपेशनचे मूल्य निश्चित केले आहे R चे दोन घटक आहेत एक म्हणजे स्विच ऑफच्या वेळी Vq स्पाइक व्होल्टेजवर या स्पाइक व्होल्टेजचे मूल्य मर्यादित करणे आणि करंट च्या क्षयचा वेळ स्थिर टाऊ देखील निर्धारित करणे तर हे दोघे R चे मूल्य ठरवणार आहेत आणि पॉवर डिसिपेशन केवळ फ्रिक्वेंसी आणि चुंबकीय करंट ह्या घटकांमधील इंडक्टन्सद्वारे निर्धारित केले जाते तर अशा प्रकारे आपण रेझिस्टन्स मूल्य R रेट करू शकतो तर Q स्विच हे दोन्ही करंट आणि व्होल्टेज रेटिंग म्हणून ओळखले जातातव्होल्टेज रेटिंग हे मुळात येथे Vin अधिक IR ड्रॉप आहे आणि करंट रेटिंग हे येथे वाहणार्या करंटचे कोणतेही मूल्य आहे जे Io हस्तांतरित केलेले सर्वोच्च मूल्य आहे येथे nIo अधिक डेल्टा IL हे आहे तर n वेळा Io अधिक डेल्टा IL करंटित होणारा भार परावर्तित अधिक I चुंबकीकरण करेल हे दोन घटक आहेत जे येथून करंट वाहतात त्यानुसार रेट केले जावे बक कन्व्हर्टर सर्किटसाठी आपण चर्चा केल्याप्रमाणे येथे डायोड करंट रेट केला जाईल L आणि C ची रचना आपण बक कन्व्हर्टर सर्किटसाठी केली होती त्याच प्रकारे केली जाईल कारण बक कन्व्हर्टर सर्किटचा बाहेरचा भाग काहीही नाही तर या ट्रान्झिस्टर स्विच डायोडला रेट करण्यासाठी रेझिस्टरला कसे रेट करायचे हे आपल्याला माहित आहे येथे मॅग्नेटायझिंग करंट हा सरासरी करंट रेटिंग असेल आणि व्होल्टेज रेटिंग येथे ट्रान्झिस्टर चालू केल्यावर ते Vin चा सामना करू शकेल तर अशा प्रकारे आपण विविध घटकांना रेट करू शकतो आपल्यासाठी या सर्किटचे अनुकरण करण्यासाठी आणि विविध बिंदूंवरील विविध वेवफॉर्म्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि या सर्किटमध्ये अधिक आत जाण्यासाठी ही चांगली वेळ नाही